आतापर्यंत आपण पायथॉनमध्ये काही बेसिक टाईपच्या व्हॅल्यूज पाहिल्या आहेत आपण न्यूमेरिक टाईपसह सुरुवात केली जी int आणि float या दोन वर्गात डिव्हाइड झाली तर int हि पूर्णसंख्या किंवा पूर्णांक दर्शवते आणि float त्या व्हॅल्यूला रेप्रेझेन्ट करते ज्यात डेसिमल पॉईंट असतो त्यासाठी आपल्याकडे अरीथमेटिक ऑपेरेशन्स आहेत जसे किप्लस मायनस टाइम्स डिव्हाइड आणि इतर फंक्शन्स जी आपण मॅथ लायब्ररी वापरून इम्पोर्ट करू शकतो जे पायथॉनमध्ये इन बिल्ट आहेत मग आपण एक नवीन टाईपचे व्हॅल्यू इंट्रोड्यूस करतो जे लॉजिकल व्हॅलूसाठी तितके ओळखीचे नसू शकते आणि जे ट्रू आणि फाल्स आहेत ते बूल टाईप आहेत आपण या व्हॅलूवर फंक्शन्स करू शकतो जसे की नॉट जे व्हॅल्यूला निगेट करते अँड हे ऑर च्या विरुद्ध फंक्शन करते आणि जेव्हा आपण न्यूमेरिक व्हॅलूमध्ये कंप्यारीझन करतो तेव्हा अशा कंप्यारीझनचे आउटकम सामान्यतः एक बूल व्हॅल्यू असते आणि आपण ही कंप्यारीझन नॉट आणि अँड वापरून कॉम्प्लेक्स कंडिशन बनवू शकतो मागील लेक्चर मध्ये आपण स्ट्रिंग बघितली तर स्ट्रिंगचा वापर टेक्स्टला रिप्रेझेन्ट करण्यासाठी केला जातो स्ट्रिंग टाईप str आहे तो कॅरॅक्टरचा सिक्वेन्स आहे आणि हा एक सिक्वेन्स असल्याने आपण त्या सिक्वेन्समधील पोझिशनबद्दल बोलू शकतो पोझिशन ही 0 वर स्टार्ट होते आणि n मायनस 1 वर जाते जेथे n स्ट्रिंगची लेंग्थ असते जर आपण स्ट्रिंग व्हॅल्यू s साठी s स्क्वेअर ब्रॅकेट i म्हणतो तर आपल्याला हे नंबरिंग कॉन्व्हेंशन वापरून ith पोझिशन मिळते आणि एक स्लाईस आपल्याला एक सब सिक्वेन्स देते जो कि पोझिशन i पासून पोझिशन j मायनस s स्क्वेर ब्रॅकेट i कोलन j असा लिहिला जातो आपण स्ट्रिंगसह अनेक बेसिक ऑपरेशन करू शकतो प्लस ऑपरेशन वापरून त्यांना एकत्र आणतात प्लस म्हणजे स्ट्रिंगसाठी कोंकॅटनेट आणि अरीथमेटिक अर्थाने एडिशन नाही आपण लेन फंक्शन वापरून स्ट्रिंगची लेंग्थ काढू शकतो आणि यानंतर आपण अजून कॉम्प्लेक्स स्ट्रिंग फंक्शन्स पाहूया आज आपण लिस्ट बघूया लिस्ट देखील व्हॅलूचा सिक्वेन्स आहे परंतु लिस्टमध्ये एकसमान टाईप असणे आवश्यक नाही म्हणून आपल्याकडे फॅक्टर्स नावाची लिस्ट असू शकते ज्यात 1 2 5 10 एलिमेंट आहेत आपल्याकडे नेम्स नावाची लिस्ट असू शकते जिच्यामध्ये आनंद चार्ल्स आणि मुक्शीत हे एलिमेंट आहेत परंतु आपल्याकडे एक लिस्ट देखील असू शकते ज्याला आपण मिक्सड असे म्हणतो ज्यात एक नंबर किंवा बूलियन आणि एक स्ट्रिंग आहे आता अशी लिस्ट असणे सामान्य नाही ज्यात डिफरंट पोझिशनवर डिफरंट टाईपची व्हॅल्यू आहेत परंतु पायथॉन नक्कीच त्यास परवानगी देतो आपल्याकडे साधारणपणे लिस्ट असेल जी सर्व इन्टीजर्स किंवा सर्व स्ट्रिंग किंवा सर्व बूलियन व्हॅल्यू असतील परंतु लिस्टच्या डिफरंट पार्ट मध्ये डिफरंट टाईप असू शकतात लिस्ट ही स्ट्रिंगप्रमाणेच एक सिक्वेन्स आहे आणि त्यात 0 ते n मायनस 1 अशी पोझिशन आहे जिथे n हि लिस्टची लेंग्थ आहे तर आपण आता दिलेल्या पोझिशनमध्ये व्हॅल्यू काढू शकतो किंवा आपण स्लाईसेस काढू शकतो या उदाहरणात जर आपण लिस्ट एलिमेंट घेतले आणि लक्षात ठेवा की पोझिशन 0 1 2 3 असे लेबल लावलेले आहे आणि आपण आता तिसऱ्या पोझिशनकडे पाहिले तर 3 चा फॅक्टर 10 आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही लिस्ट मिक्सड केली आणि आपण तिचा स्लाइस घेतला तर तो 0 ते 2 मायनस 1 असेल नंतर आपल्याला 3 आणि 2 असलेली सबलिस्ट मिळते स्ट्रिंग प्रमाणे लिस्टची लेंग्थ ही len फंक्शनद्वारे दिली जाते तर लेन या नावात 3 आहे कारण नावात 1 2 3 व्हॅल्यू आहेत लक्षात ठेवा की लेंग्थ फक्त एक नॉर्मल लेंग्थ आहे तर पोझिशन हि 0 ते n मायनस 1 पर्यंत नम्बरड आहे आतापर्यंत आपण जे पाहिले त्यानुसार लिस्ट आणि स्ट्रिंगमध्ये एक फरक आहे आपण म्हटलं की सिंगल कॅरॅक्टरची कॉन्सेप्ट नव्हती स्ट्रिंगमध्ये जर आपण एकच पोझिशन व्हॅल्यू घेतली किंवा आपण स्ट्रिंगची लेंग्थ 1 ची सबस्ट्रिंग घेतली तर आपल्याला सेम गोष्ट मिळते जर आपल्याकडे h स्ट्रिंग असेल ज्याची पोझिशन 1 2 3 4 5 सॉरी 1 2 3 4 असेल तर तीची लेंग्थ 5 असेल आणि जर आपण 0 व्या पोझिशनसाठी विचारले तर हे आपल्याला h लेटर येते परंतु पायथॉनमधील लेटर h स्ट्रिंग h पासून वेगळे नाही त्याचप्रमाणे जर आपण 0 ते 1 पर्यंतचा सब सिक्वेन्स विचारला परंतु 1 चा समावेश केला नाही तर पुन्हा आपल्याला स्ट्रिंग h मिळते तर या केसमध्ये असे आहे की आपण एका लेंग्थ ची सबस्ट्रिंग कंस्ट्रक्ट केली आहे एका केसमध्ये आपल्याला एकच कॅरॅक्टर मिळाला परंतु पायथॉन वेगळे करत नाही तर h ऑफ 0 इझ इक्वल टू 2 कारण ती सब स्लाइस h 0 कोलन 1 मधून येते जनरली लिस्टबाबत असे होणार नाही म्हणून जर आपल्याकडे लिस्ट असेल तर लिस्टच्या 0 1 2 3 या पोझिशन असतील आणि आता आपण 0 पोझिशन घेतो तर आपल्याला व्हॅल्यू 1 मिळते आपल्याला लिस्ट 1 मिळत नाही दुसरीकडे जर आपण 0 पासून स्लाइस घेतो आणि 1 इन्क्लुड करत नाही तर आपल्याला लेंग्थ 1 च्या एलिमेंट ची सबलिस्ट मिळते ज्यामध्ये व्हॅल्यू 1 असते तर 0 चा फॅक्टर 1 आहे 0 कोलन 1 चे एलिमेंट स्लाइस देखील 1 आहेत परंतु येथे आपल्याकडे एकच व्हॅल्यू आहे आणि आपल्याकडे एक लिस्ट आहे म्हणून या दोन गोष्टी एकमेकांच्या इक्वल नाहीत आपल्याला हे लक्षात ठेवावे लागेल की एका स्ट्रिंगमध्ये आपण एका पोझिशनवरील एक व्हॅल्यू आणि लेंग्थच्या स्लाइसमध्ये फरक करू शकत नाही ते आपल्याला एक्झाक्टली सेम टाईपचे व्हॅल्यू देतात तर एका लिस्टमध्ये लेंग्थचा एक स्लाइस ही एक लिस्ट आहे तर एका पोझिशनवरील व्हॅल्यू हे त्या पोझिशनवरील सिंगल व्हॅल्यू आहे आता नेस्टेड लिस्टमध्ये इतर लिस्ट असू शकते म्हणून याला नेस्टिंग म्हणतात उदाहरणार्थ आपल्याकडे एक नेस्टेड लिस्ट आहे यात सुरुवातीला एकच व्हॅल्यू आहे जी दुसरी लिस्ट आहे ही पोझिशन 1 आहे सॉरी पोझिशन 0 ही पोझिशन 1 आहे आणि ही पोझिशन 2 पोझिशन 1 ही एक सिम्पल व्हॅल्यू आहे एक इंटीजर 0 ला तर सेकंड इंटीजर 4 पोझिशन 0 ला असून ही एक लिस्ट आहे जी स्वतःच दोन पोझिशन 0 आणि 1 ला आहे आणि पोझिशन 1 ही स्वतः सेकंड लिस्ट आहे तर ही नेस्टेड लिस्टची थर्ड लेवल आहे जी सिंगल व्हॅल्यू 37 आहे त्याचप्रमाणे पोझिशन 2 मधील व्हॅल्यू स्वतः एक स्ट्रिंग आहे आणि म्हणूनच हा seq हा एक सिक्वेन्स आहे आणि ती स्वतःची पोझिशन आहे

जर आपण हे उदाहरण बघितले तर आपण पाहू शकतो की जर आपल्याला नेस्टेडमध्ये 0 व्या पोझिशनकडे बघायचे असेल तर जसे आपण सांगितले की आपल्याला हि व्हॅल्यू मिळते आणि या व्हॅल्यू मध्ये स्वतः 2 असलेली लिस्ट आणि 37 असलेली लिस्ट असते जर आपण फर्स्ट पोझिशनचा नंबर 1 मागितला तर आपल्याला व्हॅल्यू 4 मिळते आणि आता जर आपण पोझिशन 2 वर नजर टाकली तर ही लिस्ट कोणती आहे त्यामध्ये आपण 0 व्या पोझिशनकडे पाहतो जी ही स्ट्रिंग आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो 0 1 2 3 या तिसऱ्या कॅरॅक्टर साठी हे l बरोबर आहे नेस्टेड ऑफ 2 आपल्याला नेस्टेड लिस्टमधील लास्ट व्हॅल्यूवर घेऊन जाते ज्यामध्ये आपण पोझिशन 0 पाहतो जी नेस्टेड लिस्ट मधील फर्स्ट व्हॅल्यू आहे आणि त्यामध्ये आपण पोझिशन 3 वर पाहतो जे त्या पोझिशन मध्ये असलेल्या सिक्वेन्स मधील थर्ड कॅरॅक्टर आहे आणि आपल्याला कॅरॅक्टर l किंवा स्ट्रिंग l यापैकी एक मिळते त्याचप्रकारे आपण स्लाईसेस देखील घेऊ शकतो तर आपण लिस्टच्या 0 व्या पोझिशनवर जाऊ शकतो मग आपण पोझिशन 1 पासून सुरू होणारा स्लाइस मागतो आणि वर जातो परंतु 2 इन्क्लुड करत नाही म्हणजे याचा अर्थ आपण या व्हॅल्यूपासून स्टार्ट करतो आणि म्हणून आपल्याला लिस्ट 37 असलेली लिस्ट मिळते लक्षात घ्या की इनर लिस्ट व्हॅल्यू आहे जी पोझिशन 1 आणि पोझिशन 2 पर्यंत असते आणि आऊटर लिस्ट असते कारण जेव्हा आपण लिस्टचा एक स्लाइस घेतो तेव्हा आपल्याला एक लिस्ट मिळते ही या लिस्टची सबलिस्ट आहे 2 कोमा लिस्ट 37 जी आपल्याला फक्त 37 ची लिस्ट देते आपण व्हॅल्यू 2 ड्रॉप आउट केली आहे परंतु आपल्याला एक सब लिस्ट मिळते लिस्टसाठी आपण आधी मेन्शन केलेला हाच एक स्लाइस आपल्याला परत एक लिस्ट देतो

या गोष्टी आपण सांगितल्याप्रमाणे करतात हे आपण कन्फर्म करूया येथे आपण फक्त त्या उदाहरणासह पायथॉन इंटरप्रिटर लोड केला आहे नेस्टेड ही लिस्ट आहे आणि जर तुम्ही आता नेस्टेड 0 म्हणता तर तुम्हाला 2 मिळेल जर नेस्टेड 1 म्हटले तर 37 मिळते तसेच आपल्याला एक व्हॅल्यू 4 मिळते आता जर आपण नेस्टेड 2 म्हटले तर आपल्याला ही लिस्ट मिळते आपण नेस्टेड 2 0 म्हणतो तर मग ती लिस्ट ड्रॉप होते आणि आपल्याला फक्त एक स्ट्रिंग देते आणि जर आपण नेस्टेड 2 0 3 म्हटले तर आपल्याला स्ट्रिंग l मिळते जसे आपण आधी बोललो आहोत आणि मग आपण म्हणालो की आपण आता नेस्ट केलेल्या इन्स्टेन्सस साठी अपडेट करू शकतो कोणतेही अपडेट आपण नेस्टेड 0 ने बघू शकतो आणि हा स्लाईस 1 कोलन 2 घेऊ शकतो आणि हे पहिल्या लिस्टमध्ये जाते आणि आपल्याला 37 असलेली लिस्ट देते आऊटर लिस्ट कारण ती इनर लिस्ट चा एक स्लाइस आहे आणि नेस्ट केलेल्या लिस्टतील फर्स्ट आयटमपैकी एकाचे व्हॅल्यू स्वतः 37 असलेली लिस्ट आहे

लिस्ट आणि स्ट्रिंग किंवा आधी पाहिलेल्या व्हॅलूमधील एक फंडामेंटल डिफरंस म्हणजे लिस्ट एका ठिकाणी अपडेट केली जाऊ शकते म्हणून जर आपल्याकडे पूर्वीप्रमाणे नेस्टेड लिस्ट असेल आणि आपण म्हणतो की 1 नेस्टेड 7 आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण स्ट्रिंगमध्ये पोझिशन चेंज करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला एक एरर येते आपण हॅलोमधील दुसरे l हे p मध्ये बदलू शकत नाही फक्त असे सांगून की आपल्याला पोझिशन ३ द्वारे p बदलायचे आहे परंतु लिस्टसाठी हे अलोव्ह आहे जर आपल्याला 4 ची जागा 7 ने घ्यायची असेल तर आपण फक्त नेस्टेड 1 इक्वल 7 असे म्हणू शकतो आणि हे आपल्याला 2 37 7 आणि नंतर हॅलो लिस्ट देईल आणि आपण हे इन्साईड देखील करू शकतो आपण असे म्हणू शकतो की आपल्याला 0 नेस्टेड असलेल्या या लिस्टमध्ये जायचे आहे नंतर आपल्याला या लिस्टमध्ये जायचे आहे जे नेस्टेड 01 आहे मग आपल्याला या व्हॅल्यूमध्ये जायचे आहे आणि हे व्हॅल्यू चेंज करायचे आहे आपल्याला या प्रायमरी व्हॅल्यूच्या पोझिशन 1 वर नेस्टेड लिस्टच्या पोझिशन 0 वर व्हॅल्यू बदलायचे आहे आपण नेस्टेड 0 1 0 च्या बरोबरीने 19 असे म्हणतो आणि हे 37 ते 19 मध्ये चेंज होते म्हणून हे ऑलॉव आहे पायथॉन नोटेशनमध्ये आपण काय म्हणतो की लिस्ट म्यूटेबल आहेत म्हणून म्युटेशन चेंज करते एक लिस्ट ट्रान्सफॉर्म केली जाऊ शकते आपण एक लिस्ट घेऊन तिला स्ट्रिंगच्या विपरीत स्ट्रक्चर बदलू शकतो जर आपण स्ट्रिंग चेंज करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला प्रत्यक्षात एक नवीन स्ट्रिंग तयार करावी लागेल आणि पुन्हा नाव असाइन करावे लागेल परंतु त्याच नावाच्या लिस्टमध्ये आपण इतर पार्ट वर अफ्फेक्ट न करता अपडेट करू शकतो आपण हे चेक करूया की आपण जे केले ते वर्क करते का म्हणून जर मी म्हंटले की नेस्टेड 1 इक्वल 7 आहे तर लिस्टमध्ये 4 च्या जागी आता 7 म्हणजे 0 ला नेस्ट केले जिथे 1 ला पहिली लिस्ट आहे दुसरी 0 वर नेस्ट केलेली लिस्ट इक्वल 19 आहे तर इथे असे होते कि 37 हे 19 मध्ये टर्न होते आणि असेच घडते तर लिस्ट आणि स्ट्रिंगमध्ये हा फरक आहे लिस्ट ही म्युटेबल व्हॅल्यू आहे जी आपण रेस्ट ऑफ लिस्टमधील नावावर अफ्फेक्ट न करता दिलेल्या पोझिशनवर व्हॅल्यू बदलू शकतो म्यूटेबल आणि इम्यूटेबल व्हॅलूमधील फरक समजून घेणे महत्वाचे आहे कारण हे असाइनमेंटमध्ये मेजर रोल बजावते आणि जसे आपण नंतर पाहू जेव्हा आपण व्हॅल्यू अर्ग्युमेण्ट म्हणून पास करतो तेव्हा काय होते यातही ते मेजर रोल बजावते नावे असाइन केल्यावर काय होते ते पाहूया समजा आपण असाइनमेंटच्या पुढील क्रमाने जात आहोत समजा आपण सुरुवातीला x ला 5 व्हॅल्यू असाइन केली मग आपण x व्हॅल्यू y ला देतो आणि नंतर x ते 7 रीअसाइन करतो आपण x हा 5 ने स्टार्ट करतो मग आपण म्हणतो की y देखील 5 आहे कारण y हि x चीच व्हॅल्यू आहे आणि आता आपण x ला 7 मध्ये बदलले आहे म्हणून आपण प्रश्न विचारू शकतो की y ची व्हॅल्यू बदलली आहे का आपण हे करूया आणि काय होते ते पाहूया चला x इक्वल 5 y इक्वल x ने सुरुवात करूया म्हणून जर आपण या क्षणी y ची व्हॅल्यू विचारली तर ती आपल्याला अपेक्षेप्रमाणे 5 येईल आता आपण x टू 7 बदलतो प्रश्न हा आहे की y हि 5 आहे किंवा y ही 7 आहे आणि खरंच y अजूनही 5 आहे आणि हे अगदी नॅचरल आहे आपण काय केले जेव्हा आपण y ची व्हॅल्यू x च्या व्हॅल्यूवर सेट केली तर आपण ती 5 ठेऊया आपण असे म्हटले नाही की ती x व्हॅल्यूच्या समान राहील जसे आपण पाहिले की y ची व्हॅल्यू प्रत्यक्षात बदलत नाही आणि ती का बदलावी हा प्रश्न आहे शेवटी हे नॅच्युरल आहे की जेव्हा आपण दुसर्या नावाच्या व्हॅल्यू असाइन करतो तेव्हा आपण प्रत्यक्षात काय करत आहोत तर ते असे आहे कि इथे त्या व्हॅल्यूची कॉपी मागतो आणि त्याची नवीन कॉपी बनवतो तर x ची व्हॅल्यू 5 आहे तर ती सध्या x सारखेच व्हॅल्यू आहे का याचा अर्थ असा नाही की y आणि x ला समान व्हॅल्यू ला असाइन करा याचा अर्थ y ला 5 बनवा म्हणून जर x हे 7 वर अपडेट झाले तर त्याचा y वर परिणाम होणार नाही हा प्रश्न इतका सिम्पल नाही तर आपले इंटुशन सांगते की असाइनमेंटने नेहमी व्हॅलूची कॉपी केली पाहिजे काही केसेसमध्ये असे घडते की दोन्ही नावे सेम व्हॅलूकडे पॉईंट करतात तर इम्यूटेबल व्हॅलूसाठी आपण गृहित धरू शकतो की आपले इंटुशन काय म्हणते जेव्हा जेव्हा आपण एखाद्या नावाला व्हॅल्यू देतो तेव्हा आपल्याला त्या व्हॅलू ची नवीन कॉपी मिळते हे आजच्या लेक्चरपूर्वी आपण पाहिलेल्या सर्व टाईपना लागू होते म्हणजे int float bool आणि string हे सर्व इम्यूटेबल आहेत आपण ज्या टाईपची असाइनमेंट आधी केली होती जिथे आपण x ला काहीतरी असाइन केले होते तर y ला x ची इक्वल व्हॅल्यू बनवा आणि नंतर x अपडेट करा y बदलणार नाही एक व्हॅल्यू अपडेट केल्याने कॉपीवर परिणाम होत नाही कारण आपण प्रत्यक्षात व्हॅल्यू कॉपी केली आहे तथापि आपण सूचित केल्याप्रमाणे लिस्ट ह्या स्ट्रिंगपेक्षा वेगळ्या आहेत आणि लिस्ट हि म्यूटेबल आहे असे दिसून आले की म्यूटेबल व्हॅलूसाठी असाइनमेंट नवीन कॉपी बनवत नाही खाली दिलेली उदाहरणे पाहूया आपण प्रथम लिस्ट 1 3 57 हि लिस्ट 1 ला असाइन करतो मग आपण म्हणतो की list 2 हि लिस्ट 1 सारखीच आहे जर आपल्याकडे आता हे कॉपी नोटेशन असेल तर आपल्याकडे लिस्टच्या दोन कॉपी असतील समजा आपण आता लिस्ट 1 च्या म्यूटेशनचा वापर पोझिशन 2 वर व्हॅल्यू बदलण्यासाठी करतो म्हणजे ही व्हॅल्यू राइटकडे 4 आहे प्रश्न असा आहे की list 2 चे काय झाले आहे list 2 पूर्वीप्रमाणेच 1 3 5 7 आहे किंवा list 2 देखील list 1 सारखी 1 3 4 7 बनते तर इंटरप्रिटर मध्ये काय होते ते पाहूया हे उदाहरण पायथॉनमध्ये रन करूया तर आपण म्हणूया कि list 1 म्हणजे 1 3 5 7 आणि list 2 इक्वल टू list 1 list 2 खरंच 1 3 5 आणि 7 आहे आता आपण लिस्ट 1 इक्वल टू 2 करून 4 मध्ये अपडेट करतो आपण म्हणतो की list 1 मध्ये 1 3 4 7 आहे 5 ची जागा 4 ने घेतली आहे आपण हा प्रश्न विचारत आहे की ही अफेक्टेड लिस्ट 2 आहे की नाही आणि हे आपल्या इंट्युशनच्या विरुद्ध आहे की व्हॅल्यू कॉपी केली गेली आहे ज्यामध्ये लिस्ट 1 ने अप्रत्यक्षपणे लिस्ट 2 च्या व्हॅलूला देखील अफेक्ट केले आहे तर असे का घडते तर list 2 ही देखील 4 आहे आणि हे असे आहे कारण जेव्हा आपण एका नावावरून दुसर्या नावावर असाइनमेंट करतो तेव्हा दुसरे नाव म्यूटेबल व्हॅल्यू होल्ड करते या केसमध्ये एकमेव म्यूटेबल टाईप आहे जो आपण आतापर्यंत पाहिला आहे आणि तो म्हणजे लिस्ट आहे मग त्या दोन कॉपी आहेत असे म्हणण्याऐवजी आपण प्रत्यक्षात असे म्हणतो की जर आपल्याला लिस्ट 1 3 5 7 ची व्हॅल्यू माहित असेल तर लिस्ट 1 पॉईंट करत आहे आणि आता आपल्याकडे त्याच लिस्टचे दुसरे नाव आहे म्हणजे list 2 जर आपण हि व्हॅल्यू 4 मध्ये बदलली तर असे दिसते की list 2 चे देखील या पोझिशनवर सेम व्हॅल्यू 4 आहे म्यूटेबल आणि इम्युटेबल टाईपसाठी असाइनमेंट कसे कार्य करते यात बेसिक डिफरंन्स आहे म्यूटेबल टाईपसाठी आपण असाइनमेंटचा विचार करू शकतो तसेच व्हॅलूची एक नवीन कॉपी बनवू शकतो आणि इम्यूटेबल टाईपसाठी असाइनमेंट नवीन कॉपी बनवत नाही तर दोन्ही नावे अगदी समान व्हॅलूकडे पॉईंट करतात एकतर नावाद्वारे जर आपण म्युटेबल व्हॅल्यू अपडेट केले तर दुसरे नाव देखील अफेक्ट होते ही अशी गोष्ट आहे जी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये आपल्याला उपयोगी ठरू शकतो परंतु जर आपल्याला लिस्टची खरी कॉपी बनवायची असेल तर हे घडू नये असे आपल्याला वाटत असेल तर काय करावे म्हणून आठवा की एक स्लाईस एक लिस्ट घेते आणि आपल्याला एक सबलिस्ट एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर परत करते स्लाइस ऑपरेशनचा परिणाम प्रत्यक्षात एक नवीन लिस्ट आहे कारण सर्वसाधारणपणे आपण एक लिस्ट घेतो आणि आपण त्याचा काही भाग इंटरमीजिएट पोझिशनसाठी घेतो म्हणून स्पष्टपणे नवीन लिस्ट जुन्या लिस्टपेक्षा वेगळी आहे आपण हे देखील पाहिले की जेव्हा आपण स्ट्रिंगकडे पाहिले की स्लाइस स्पेसिफाय करताना आपण फर्स्ट पोझिशन किंवा शेवटची पोझिशन सोडू शकतो जर आपण याप्रमाणे फर्स्ट पोझिशन सोडली तर आपण स्पष्टपणे म्हणू शकतो की फर्स्ट पोझिशन 0 आहे म्हणून आपण सुरवातीला स्टार्ट करतो त्याचप्रमाणे जर आपण यासारखे लास्ट पोझिशन सोडली तर आपण स्पष्टपणे असे गृहीत धरतो की लास्ट पोझिशन स्लाइस ही स्ट्रिंगच्या लिस्टची लेंग्थ आहे आणि म्हणून ती लास्ट पॉसिबल व्हॅलू वर जाते जर आपण फर्स्ट पोझिशन सोडली तर आपल्याला 0 मिळेल जर आपण लास्ट पोझिशन सोडली तर आपल्याला लेंग्थ मिळेल जर आपण दोन्ही पोझिशन सोडल्या तर आपण कोलन ठेऊन काहीही न करण्यापूर्वी लॉजिकली हे 0 होते आणि ही लेंग्थ बनते आपल्याकडे एकाच गोष्टीची दोन्ही वैशिष्ट्ये आहेत आणि आपण याला फुल स्लाईस म्हणतो आता आपण हे ऑबझर्वेशन एकत्र करूया जे या ऑबझर्वेशनसह फक्त एक शॉर्टकट नोटेशन आहे की प्रत्येक स्लाईस एक नवीन सबलिस्ट तयार करते तर आपल्याकडे जे आहे ते म्हणजे l फक्त एक कोलन नंतर ती l सारखी नाही ती जुन्या लिस्ट मधून तयार केलेली नवीन लिस्ट आहे परंतु त्याच क्रमाने l मधील प्रत्येक व्हॅल्यू आहे हे आता आपल्याला लिस्ट 2 इक्वल लिस्ट 1 म्हणण्याऐवजी लिस्ट कॉपी करण्याचा एक सोपा उपाय देते जे नंतर दोन्ही लिस्ट बनवते लक्षात ठेवा जर माझ्याकडे हे नसेल तर मला लिस्ट 1 आणि लिस्ट 2 सेम अक्चुअल लिस्टकडे पॉईंट करेल व्हॅलूची फक्त 1 लिस्ट असेल आणि तीच पॉईंट करेल परंतु जर मी तेथे असे केले तर चित्र बदलले तर काय होते की स्लाइस ऑपरेशन एक नवीन लिस्ट तयार करते ज्यात सेम लेंग्थ आणि सेम व्हॅल्यू असतात आणि ती लिस्ट 2 ला त्याकडे पॉईंट करते म्हणून ही लिस्ट 1 आणि लिस्ट 2 एकमेकांपासून डिस्जॉईन्ट झाल्यानंतर लिस्ट 2 मधील कोणतीही अपडेटेड लिस्ट 1 ला अपडेट करणार नाही लिस्ट 1 मधील कोणतेही अपडेशन लिस्ट 2 ला अपडेट करणार नाही इंटरप्रिटरमध्ये हे कसे कार्य करते ते आपण स्वतःला पटवून देऊ शकतो की हा पायथॉन हा असाईनमेंट हॅन्डल करण्याचा एक मार्ग आहे पूर्वीप्रमाणेच लिस्ट 1 1 3 5 7 आणि लिस्ट 2 सह स्टार्ट करूया आता आपण हा स्लाइस आहे असे म्हणूया तर आता जर लिस्ट 1 मध्ये पोझिशन 2 वर 4 असेल तर लिस्ट 1 ही 1 3 4 7 असे दिसते जेव्हा आपण स्लाइस घेतो तेव्हा आपल्याला एक नवीन लिस्ट मिळते म्हणून जर आपण संपूर्ण लिस्ट पूर्ण स्लाईस म्हणून घेतली तर आपल्याला जुन्या लिस्टची पूर्ण कॉपी मिळते आणि आपण ती सेफली एका नवीन नावावर असाइन करू शकतो आणि दोन्ही व्हॅल्यू नेम शेअर करत आहे का याची काळजी करू नका हे आपल्याला इक्वालिटीच्या डिग्रेशन मध्ये घेऊन जाते चला आता पायथॉनच्या स्टेटमेंटचा हा सेट बघूया आपण 1 3 5 7 हि लिस्ट तयार करतो आणि नेम लिस्ट 1 सोबत देतो आणि जेव्हा आपण दुसरी लिस्ट 1 3 5 7 बनवतो आणि त्याला नेम लिस्ट 2 असे म्हणतो आणि शेवटी आपण list 3 ला list 2 सारखीच व्हॅल्यू असाइन करतो आणि असे म्हटले जाते की हे सजेस्ट करते की list3 प्रत्यक्षात त्याच गोष्टीकडे पॉईंट करत आहे तर आता आपल्याकडे चित्ररूपाने फॉर्म 1 3 5 7 ची दोन लिस्ट कुठेतरी स्टोअर केलेली आहे आणि सुरुवातीला आपण असे म्हणतो की लिस्ट 1 याकडे पॉईंट करते आणि शेवटच्या असाइनमेंटमध्ये लिस्ट 2 हि लिस्ट 3 ला देखील पॉईंट करते सर्व तीन लिस्ट या इक्वल आहेत परंतु त्या इक्वल असतानाही त्यांच्यामध्ये काहीतरी डिफरंन्स आहे तर list1 आणि list2 या दोन वेगळ्या लिस्ट आहेत परंतु त्यांचे व्हॅल्यू सेम आहे म्हणून त्या सेम आहेत परंतु त्यांच्यामध्ये दोन वेगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून जर आपण एका लिस्टवर ऑपरेट केले तर या इक्वालिटीला जतन करण्याची गरज नाही दुसरीकडे list2 आणि list3 प्रेसाईझली इक्वल आहेत कारण त्या सेम व्हॅलूकडे पॉईंट करतात तेथे एक अशी लिस्ट आहे ज्यात त्या दोनीही पॉईंट करत आहेत म्हणून जर आपण लिस्ट 3 अपडेट करतो किंवा आपण लिस्ट 2 अपडेट करतो तर त्या इक्वल राहतील इक्वालिटीच्या दोन डिफरंट नोशन्स आहेत एक म्हणजे व्हॅल्यू सेम आहे किंवा अक्चुअल अंडरलाईन ऑब्जेक्ट ज्याचा आपण या नावाने उल्लेख करीत आहोत ते सेम आहे दुस या बाबतीत ऑब्जेक्ट एक नावाने अपडेट केल्याने दोन्ही नावे समान राहतील पायथॉनमध्ये आपण हे ऑपरेशन पाहिले आहे जे इक्विव्हॅलेंट आहे किंवा मॅथेमॅटिकली इक्वालिटी आहे जे x आणि y नावाप्रमाणे सेम व्हॅल्यू आहे का ते तपासते तर हे लक्षात येईल की list1 इक्वल list 2 आहे जरी ते दोन वेगळ्या लिस्ट आहेत परंतु त्यांची व्हॅल्यू सेम आहे दुसऱ्या टाईपच्या इक्वालिटीकडे पाहण्यासाठी लिस्ट 3 आणि लिस्ट 2 मेमरीमध्ये सेम फिजिकल लिस्ट आहे हे समजते आपल्याकडे पायथॉनमध्ये आणखी एक की शब्द आहे ज्याला is' म्हणतात म्हणून जेव्हा आपण म्हणतो की x हे y आहे तर आपण असे म्हणतो की x आणि y सेम मेमरी पोझिशनकडे पॉईंट करतात का तसेच त्या बाबतीत x ला अपडेट केल्याने y वर परिणाम होईल का आणि याउलट तसे घडेल का आपण असे म्हणू शकतो की x हे y ला चेक करते जेव्हा x आणि y एकाच ऑब्जेक्टचा संदर्भ देतात अशा अर्थाने पुढे जाताना इक्वल टू इक्वल आहे हे समजते स्पष्टपणे जर list 2 इझ इक्वल टू list 3 सेम ऑब्जेक्ट असेल तर ते इक्वल असणे आवश्यक आहे तर x हे y आहे नंतर x इक्वल y असेल कारण ते त्याच गोष्टीकडे पॉईंट करत आहेत परंतु या केस मध्ये जरी list 1 list 2 डिफरंट लिस्ट आहे तरीही त्या सेम आहेत कारण त्यांची व्हॅल्यू सेम आहे दुसरीकडे जर मी ऑपरेशन करतो तर list1 list2 हि list3 आहे हे ट्रू आहे कारण आपण पाहिले आहे की ही असाइनमेंट लिस्टची कॉपी करणार नाही तर ती फक्त list3 पॉइंट करेल त्याच गोष्टीकडे जिथे list2 आहे दुसरीकडे list1 म्हणजे list2 फाल्स आहे कारण त्या दोन डिफरंट लिस्ट आहेत म्हणून हे डिस्क्रिप्शन अचूक आहे हे स्वतःला पटवून देण्यासाठी पुन्हा एकदा आपण हे कॉन्व्हिन्स करणे हे बेस्ट असेल इंटरप्रेटरमध्ये पायथॉनच्या त्या तीन लाईन्स टाईप करूया तर आपण म्हणतो list1 हि 1 3 5 7 आहे list2 हि देखील 1 3 5 7 आहे आणि list3 हि list2 आहे आता आपण विचारतो की list1 इझ इक्वल टू list2 आहे आणि ते ट्रू आहे परंतु जर आपण विचारले की list1 हि list2 आहे का तर ते फाल्स आहे तर याचा अर्थ असा की list1 आणि list2 फिजिकली सेम व्हॅलू कडे पॉईंट करीत आहेत म्हणून आपण एक अपडेशन करतो जे दुसरे अपडेशन करत नाही दुसरीकडे जर आपण विचारले की list2 हि list3 आहे का तर हे ट्रू आहे जर उदाहरणार्थ आपण list2 टू बी इक्वल टू 4 केले जसे आपण आधीच्या उदाहरणात केले आहे तर list2 आता 1 3 4 7 झाली आहे म्हणून जर आपण विचारले की list1 इझ इक्वल टू list2 आहे का तर ते फाल्स आहे कारण लिस्ट1 हि 1 3 5 7 आणि लिस्ट 2 हि 1 3 4 7 बनली आहे तथापि जर आपण विचारले की list2 list3 इक्वल टू 3 आहे की नाही हे ट्रू आहे कारण list3 हे दोन्ही अर्थाने list2 आहे जर त्या दोनीही सेम फिजिकल लिस्ट असतील आणि म्हणून जेव्हा आपण list3 list2 अपडेट करतो तेव्हा list3 द्वारे देखील अपडेशन केले जाईल स्ट्रिंग प्रमाणे आपण प्लस ऑपरेटर वापरून लिस्ट एकत्र करू शकतो तर प्लस म्हणजे कॉंकॅटीनेशन तर जर आपल्याकडे list1 हे व्हॅल्यू 1 3 5 7 list2 हे व्हॅल्यू 4 5 6 8 असेल तर list3 इझ इक्वल टू list1 plus list2 आणि हे आपल्यासाठी व्हॅल्यू 1 3 5 7 4 5 6 8 तयार करेल आपल्या म्यूटेबल आणि इम्यूटेबल व्हॅलूच्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट ओळखली पाहिजे की प्लस नेहमी एक नवीन लिस्ट तयार करते जर आपण असे म्हणतो की list1 हि 1 3 5 7 आहे आणि नंतर आपण ही लिस्ट list2 मध्ये नेम म्हणून कॉपी करतो आपण आधी पाहिले की आपल्याकडे 1 3 5 7 आहे आणि आपल्याकडे दोन नावे आहेत list1 आणि list2 आता जर आपण लिस्ट 1 प्लस 9 यापद्धतीने लिस्ट 1 अपडेट केली तर एक नवीन लिस्ट तयार होईल ज्यात शेवटी 9 आहेत आणि ती लिस्ट1 हि लिस्ट 2 ला पॉईंट करेल यापुढे सेम हक्क राहणार नाही तर list1 आणि list2 यापुढे त्याच ऑब्जेक्टकडे पॉईंट करणार नाही फक्त हे कन्फर्म करूया पायथॉन इंटरप्रिटरमध्ये आपण list1 ला 1 3 5 7 च्या बरोबरीने सेट करू आणि list2 म्हणजे list1 च्या बरोबरीने सेट करूया मग आपण आधी पाहिल्याप्रमाणे जर आपण लिस्ट 1 हि लिस्ट 2 आहे असे म्हटले तर ते ट्रू आहे दुसरीकडे आपण list1 ला लिस्ट 1 ची ओल्ड व्हॅल्यू आणि न्यू व्हॅल्यू 9 म्हणून रीअसाइन करतो हे एक्सटेन्ड करते की लिस्ट 1 हि 1 3 5 7 9 आता आपण लिस्ट 2 बदलले नसल्याचे पाहू शकतो तर लिस्ट 1 आणि लिस्ट 2 हे जोडलेले आहेत कारण आपण कोणत्या वेळी अप्लाय करतो आणि ते स्लाइस घेण्यासारखे आहे हे समजते प्रत्येक वेळी आपण अप्लाय करतो आणि आपल्याला एक नवीन लिस्ट मिळते तर list1 यापुढे ज्या लिस्टकडे पॉईंट करत होती त्याकडे पॉईंट करत नाही तर ती त्या जुन्या लिस्टमधून तयार केलेल्या नवीन लिस्ट कडे पॉईंट करत आहे ज्यामध्ये शेवटी 9 अपेंड केलेले आहे सारांश करताना आपण आता लिस्ट नावाचा एक नवीन टाईप पाहिला आहे तर लिस्ट ही फक्त व्हॅलूचा सिक्वेन्स आहे ही व्हॅल्यू एकसमान टाईपची असणे आवश्यक नाही आपल्याकडे मिक्स्ड लिस्ट किंवा लिस्ट बूलियन इन्टीजर स्ट्रिंग असू शकतात जरी जवळजवळ नेहमीच आपल्याला लिस्ट भेटेल जिथे लिस्टची अंडरलाईन कन्टेन्ट फिक्स्ड टाईपची असते तर सर्व पोझिशनत सामान्यतः एकसमान टाईप असेल परंतु पायथॉन द्वारे याची आवश्यकता नाही आणि आपण नेस्टेड लिस्ट करू शकतो तर आपल्याकडे लिस्टची लिस्ट आणि लिस्ट लिस्टची लिस्ट आणि इत्यादी असू शकतात स्ट्रिंग प्रमाणे आपण या स्क्वेअर ब्रॅकेट नोटेशनचा वापर एखाद्या पोझिशनवर व्हॅल्यू मिळवण्यासाठी करू शकतो किंवा कोलन नोटेशनसह स्क्वेअर ब्रॅकेट वापरून सब लिस्ट किंवा स्लाईस मिळवू शकतो पायथॉनचे एक नवीन वैशिष्ट्य जे आपण लिस्टसह सादर केले आहे ती म्हणजे म्यूटेबल व्हॅलूची कन्सेप्ट आहे म्हणून लिस्ट एका ठिकाणी अपडेट केली जाऊ शकते आपण लिस्टचे काही पार्ट घेऊ शकतो आणि उर्वरित पार्ट वर इफेक्ट न करता ते बदलू शकतो यामुळे मेमरीमध्ये नवीन लिस्ट तयार होत नाही याचा एक परिणाम असा आहे की आपल्याला असाइनमेंट अधिक काळजीपूर्वक पहावे लागते इम्यूटेबल व्हॅलूसाठी आपण आतापर्यंत पाहिलेले टाईप int float bool आणि string जेव्हा आपण x इक्वल y म्हणतो तेव्हा y चे व्हॅल्यू x मध्ये कॉपी केले जाते तर x अपडेट केल्याने y वर परिणाम होत नाही आणि उलट सुद्धा होत नाही परंतु जेव्हा आपल्याकडे लिस्ट सारखी चेंज करण्या ग्य व्हॅल्यू असतात तेव्हा आपण म्हणतो की l2 इक्वल टू l1 च्या आहे तर l2 आणि l1 दोन्ही एकाच लिस्टकडे पॉईंट करतात तर एक अपडेशन केल्याने दुसरे अपडेट होईल आणि म्हणून आपल्याला याबद्दल थोडी सावधगिरी बाळगावी लागते जर आपल्याला खरोखर एक कॉपी बनवायची असेल तर आपण एक पूर्ण स्लाईस वापरतो म्हणून आपण म्हणतो की l2 इझ इक्वल टू l1 कोलन बिफोर ऑर आफ्टर हे स्पष्टपणे 0 पासून l1 च्या लेंग्थ पर्यंत आहे आणि यामुळे आपल्याला l1 सारख्याच कन्टेन्टची एक नवीन लिस्ट मिळते आणि शेवटी आपण पाहिले की आपण इक्वालिटी वापर करून दोन नेम इक्वल व्हॅलूचे आहेत किंवा नाही तसेच ते एकाच टाईप कडे पॉईंट करत आहेत कि नाही ते बघू शकतो